नमस्ते आपण आधीच बॅलन्स शीटच्या च्या प्रारूपावर चर्चा केली आहे आपणास माहित आहे की आर्थिक विवरणपत्रांमध्ये बॅलन्सशीटला खूप महत्वाची भूमिका असते आणि ती एखाद्या विशिष्ट तारखेस असणारी आर्थिक स्थिती दर्शवते आता आपण एक छोटा कार्यानुभव घेऊ किंवा प्रश्न सोडवू जेथे आपण दिलेल्या रक्कमेवरुन बॅलन्सशीट तयार करण्याचा प्रयत्न करू नंतर आपण कंपनीच्या प्रारूपानुसार त्यांची बॅलन्स शीट बनवू परंतु यावेळेस त्या विशिष्ट प्रारूपास आपण तेवढे महत्व देणार नाहीत आपण यावेळी अगदी प्राथमिक स्वरूपात बॅलन्सशीट बनवू तुमच्याकडे त्याची प्रिंट आऊट आहे ती पहा आणि हा प्रश्न माझ्यासोबत सोडवण्याचा प्रयत्न करा आता ही शिल्लक पत्रक आहे ज्यामध्ये त्यांनी शिल्लक रक्कमेची यादी दिली आहे आणि यावरून आपल्याला बॅलन्सशीट तयार करणे गरजेचे आहे आता आपण कामाला कशी सुरवात करायची आपल्याला माहित आहे कि बॅलन्सशीट मध्ये दोन बाजू असतात एक बाजू उत्तरदायित्वाचे प्रतिनिधित्व करते तर दुसरी मालमत्तेचे उत्तरदायित्व म्हणजे व्यवसायात लागलेल्या पैश्याचे स्रोत आणि मालमत्ता म्हणजे व्यवसायात लागणारे संसाधन याकरिता प्रत्येक नोंदीचे मालमत्ता आणि उत्तरदायित्व असे वर्गीकरण करा उदाहरणार्थ व्यवसायाचे भांडवल तुम्ही भांडवलाची नोंद कुठे कराल ते कुठे घ्यावे लागेल हे एक उत्तरदायित्व आहे त्याच्या समोर लायबिलिटी चे एल लिहा आता प्रत्येक नोंदी समोर असे लिहण्याचा प्रयत्न करा ऋणको हि कोणत्या प्रकारची नोंद आहे आपली पुरवठादार करिताची देयता ऋणको या नोंदीतून व्यक्त होते कोणीतरी आपल्याला वस्तूचा पुरवठा केलेला आहे म्हणून आपण त्यांचे देणे लागतो जेआपलेउत्तरदायित्वआहेम्हणून त्याच्या समोर लायबिलिटी चे एल लिहावे लागेल बँक ओव्हरड्राफ्ट येथे बँकेने आपल्याला आपल्या शिल्लक रक्कमे पेक्षा अधिक पैसे काढण्याची परवानगी दिलेली आहे हे आणखी एक दायित्व आहे म्हणून या समोरसुद्धा एल लिहावे लागेल रोख रक्कम हि मालमत्ता म्हणून त्यासमोर असेट्स चे A फर्निचर समोर A धनको म्हणजे आपल्याला ग्राहकांकडून येणारी रक्कम या समोर देखील A लिहावे लागेल कारखाना आणि यंत्रसामुग्री समोर असेट्स चे A लिहावे लागेल मालकांनी व्यवसायात गुंतीविलेले पैसे म्हणजे भांडवल आणि त्यांनी व्यवसायातून पैसे घेतले असतील तर त्यास उचलअसे म्हणतात मालकांनी घेतलेल्या या पैश्यास मालमत्ता म्हणता येणार नाही परंतु आपण त्याला वजा एल असे लिहू शकतो कारण ते उत्तरदायित्वा मधून वजा लागेल आता तुम्हाला हे नीट कळले असावे ऋणको देखील उत्तरदायित्व आहे क्लोजींग स्टॉक हि मालमत्ता आहे देय बिले हे एक उत्तरदायित्व आहे प्राप्ति योग्य बिल हि मालमत्ता आहे परंतु निव्वळ नफा हि मालमत्ता आहे का उत्तरदायित्व आहे ते बॅलन्स शीट मध्ये कोठे लिहले पाहिजे निव्वळ नफा आणि राखीव रक्कम हि व्यवसायातील एकूण नफ्याचे प्रतिनिधित्व करतात म्हणून हे एक उत्तरदायित्व आहे तो मालकांचा अधिकार आहे आपण मालकांच्या निधीमध्ये ती रक्कम जमा करतो आपण सर्व नोंदी पहिल्या आहेत याच्या आधारे तुम्ही बॅलन्सशीट तयार करू शकता हे काम तुम्ही स्वतः करू शकता अथवा व्हिडीओ थांबवून बॅलन्सशीट आणि उत्तर तपासू शकता उत्तरासह तयार राहा मी तुम्हाला थेट उत्तर दाखवीत आहे मला आशा आहे की तुम्ही आपलेतयारकेलेल्या उत्तराची फेरतपासणी करतआहेत प्लांट आणि फर्निचर सारख्या स्थिर मालमत्तेचा भागअसलेल्या सर्व मालमत्ता आपण तेथे नमूद केल्या आहेत क्लोजींग स्टॉक प्राप्तियोग्य बिल आणि रक्कम यासर्व चालू मालमत्ता आहेत त्यांच्या स्थिरतेच्या क्रमानुसार त्या लिहल्या गेल्या आहेत स्थिर मालमत्ता यावरील बाजूस आणि चालू मालमत्ता या खालील बाजूस नमूद केल्या आहेत भांडवलामधून मालकांची उचल वजा केली आहे म्हणून त्यासमोर वजा एल लिहिले आहे त्यानंतर आपल्याला येथे दोन प्रकारच्या ऋणकोच्या नोंदी दिसत आहेत एक ऋणको १००००० आणि दुसरे ऋणको २५००० कारण पहिले हे बहुधा दीर्घ मुदतीचे ऋणको आहेत आणि दुसरे हे अल्प मुदतीचे ऋणको आहेत बँक ओव्हर ड्राफ्ट देयता शेवटची ऋणको ची नोंद हि चालू मालमता माफ करा चालू उत्तरदायित्व आहेत समजले असेल अश्याप्रकारे आपल्याला दिलेल्या यादीनुसार हि एका विशिष्ठ दिवसाची बॅलन्सशीट आहे आता आपण अधिक मनोरंजक असणाऱ्या पुढील प्रश्नाकडे जावू कारण उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारावरच आपण बॅलन्सशीट बनविण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्याला काही कच्चे व्यवहार दिले गेलेले आहेत आणि त्या कच्च्या व्यवहाराच्या आधारे त्या तारखेची बॅलन्सशीट बनवायची आहे आता श्री जलाराम याने आपल्या वैयक्तिक बचतीचे २००००० रुपये गुंतवून १ जानेवारी २०१२ रोजी दुकान चालू केले व त्यास मे हनुमान स्टोअर्स असे नाव देण्याचे ठरविले २ जानेवारी रोजी त्यांनी ५००००० रुपयास दुकान खरेदी केले १००००० रुपये रोख रक्कम आणि ४००००० रुपयाच्या गहाणखतावर हस्ताक्षर करून दुकानाचा व्यवहार झाला अश्याप्रकारे दुकान खरेदी करताना १००००० रुपये रोख रक्कम आणि ४००००० रुपयाच्या तारण कर्जावर स्वाक्षरी करण्यात आली व दुकानाचे पाच लाख रुपये देण्यात आले आता दुकानात ५०००० रुपयाच्या विक्रीयोग्य वस्तू रोखीने आणो १५०००० वस्तू उधारीवर खरेदी केल्या जातात या १५०००० चे देयक नंतर दिले जाईल परंतु त्याची नोंद तात्काळ होणे गरजेचे आहे या उधारीवरील मोबदल्याची नोंद जेंव्हा तो दिला जाईल तेंव्हा होईल आता तो १५०००० रोखीने अर्धा माल विकतो त्याने उर्वरित साठा ७ जानेवारी रोजी श्री भरत यांना ७५००० रुपयांना १५ दिवसाच्या उधारीवर विकला 150 वस्तूंची नवीन खरेदी श्री लक्ष्मण यांच्याकडून तीस दिवसांच्या उधारीवर करण्यात आली 10 जानेवारी रोजी १०००० वस्तू 120 रुपये अशा रोखीने विकण्यात आल्या आता आपल्याला येथे केवळ एक बॅलन्स शीट न बनवता प्रत्येक दिवसाची वेगळी बॅलन्स शीट बनवायची आहे मी अशी विनंती करतो की तुम्ही या प्रश्नाचे प्रिंटाऊट घेऊन स्वतः हा प्रश्न सोडवा येथे थोडे थांबा व हा प्रश्न सोडवा त्यानंतर आपण प्रत्येक व्यवहाराचे उत्तर तपासू तुम्हाला 1 जानेवारी २३४ जानेवारी अशा क्रमवार बॅलन्स शीट तयार करायच्या आहेत आता तुम्ही तयार असाल वेळेची मर्यादा लक्षात घेऊन मी आत्ताच तुम्हाला उत्तर दाखवित आहे मी आशा करतो की तुमचे उत्तर तयार असेल मग तुम्ही पडताळून पाहू शकता श्री जलाराम याने आपल्या वैयक्तिक बचती मधून दोन लाख रुपये गुंतवून नवीन व्यवसाय चालू केला हा पहिला व्यवहार होता म्हणून पहिल्या दिवशी म्हणजे 1 जानेवारी रोजी बॅलन्स शीट दोन लाख रुपयांचे भांडवल दाखवेल ही रक्कम श्री जलाराम यांच्या कडून प्राप्त झाल्यामुळे बॅलन्स शीट असेट्स बाजूस दोन लाख रुपये दाखवेल अशा प्रकारे बॅलन्स बॅलन्सशीट च्या मालमत्ता व उत्तरदायित्व या दोन्ही बाजूंचा समतोल साधला जाईल आता येणाऱ्या प्रत्येक दिवसाकरीता ही अट कायम असेल आता पुढचा व्यवहार हा पाच लाख रुपयात दुकान खरेदीचा आहे त्यामधील एक लाख रुपये हे रोखीने दिले असून उर्वरित चार लाख रुपये हे तारण कर्जाच्या स्वरूपात दिले आहेत आता दोन जानेवारी रोजी आपण पाच लाखाचे दुकान यामध्ये वाढविले आहे त्यातील चार लाख रुपये हे तारण कर्ज म्हणून दाखविले आहेत व रोख रक्कम जी अगोदर दोन लाख रुपये होती ती कमी होऊन एक लाख झाली आहे तुम्हाला समजले असेलच जे भांडवल अगोदर दोन लाख रुपये दाखविले होते ते बदललेले नाही आता दोन जानेवारी रोजी मालमत्ता व उत्तरदायित्व दोन्ही समतोल साधत आहे तुम्हाला समजत आहे का आता आपण एक गोष्ट लक्षात घ्याल की 1 जानेवारी रोजीचे 200000 चे भांडवल 2 जानेवारीच्या ताळेबंदात तसेच कायम ठेवले जाईल हे असे घडते कारण बॅलन्सशीट हे एक संकलितएकत्रित प्रपत्र आहे हे काही प्रत्येक व्यवहारासाठी स्वतंत्रपणे बनणारे प्रपत्र नाही म्हणून मागील दिवसाचे भांडवल कायम ठेवत आपण ते दोन लाख असे दोन जानेवारी रोजी देखील दाखवणार आहोत खरं तरजोपर्यंत आपणते भांडवल परत करणार नाही तोपर्यंत येणाऱ्या प्रत्येक बॅलन्स शीट मध्ये ते तसेच दर्शविण्यात येईल तुम्हाला हे समजआहे का या सर्व बाबी अत्यंत सोपे आहेत परंतु कारण की हा पहिला प्रश्न आहे आपण सावकाश याची चर्चा करत आहोत आता हे तुम्हाला स्पष्टपणे समजले का आता तिसऱ्या व्यवहाराकडे जाऊ तिसरा व्यवहार विक्रीयोग्य वस्तूच्या खरेदीबाबत आहे ज्यामध्ये ५०००० रुपयांच्या वस्तू या रोखीने आणि १५०००० वस्तू उधारीवर खरेदी केल्या गेल्या 3 जानेवारी रोजीच्या बॅलन्सशीट चे स्वरूप असे दिसेल रोख रक्कम ही ५०००० रूपयाने कमी होईल या अगोदर रोख रक्कम रु १००००० इतकी होती परंतु आपण रु ५०००० रुपयांच्या वस्तू रोखीने खरेदी केल्या म्हणून रोख रक्कम कमी होऊन रु ५०००० इतकी झाली दुकानाचे मूल्य न बदलता रु ५००००० इतकेच राहील विक्रीयोग्य वस्तूंचा साठा हा रु २००००० होईल त्यास आपण वस्तूचा साठा असेही म्हणू शकतो त्यामध्ये १५००० रुपयांच्या वस्तू उधारीवर तर५०००० रुपयांच्या वस्तू रोखीने घेतलेल्या आहेत अशाप्रकारे एकूण वस्तूचे मूल्य २००००० रुपये आहे भांडवल २००००० रुपये मागील व्यवहाराचे तारण कर्ज जे तसेच आहे त्याची रक्कम रु ४००००० आणि आता व्यापारातील देयता १५०००० या रक्कमेस आपण ऋणको असेही म्हणू शकतो अश्याप्रकारे नवनवीन नोंदी जमा होऊन बॅलन्सशीट आकारास येते आता पुढचा व्यवहार म्हणजे ४ जानेवारी रोजी साठ्यात असलेला निम्मा माल १५०००० रुपये रोखीने विकल्या आता ४ जानेवारीच्या व्यवहारामुळे ५०००० या तोख रक्कमेत १५०००० ची वाढ होऊन ती २००००० होईल विक्रीयोग्य वस्तूचा साठा जो पूर्वी २००००० इतका होता तो आता १००००० होईल भांडवलाच्या रक्कमेत बदल नाही ते २००००० राहील तारण कर्जात देखील काही बदल नाही ते ४००००० इतके राहील व्यवसायाच्या देयते मध्ये देखील काही बदल नाही आता मात्र या अगोदरच्या व्यवहाराच्या तुलनेत एका वेगळ्याच व्यवहाराची वाढ होईल १००००० मूल्य असलेला वस्तूचा साठा १५०००० रुपयास विकला आता आपल्याकडे रोख रक्कम २००००० इतकी होईल याचा अर्थ आपल्याकडे पहिली रोख रक्कम ५०००० इतकी होती त्यात नवीन १५०००० रूपयाची वाढ झाली मी अधिक स्पष्टते साठी येथे एक खूण करतो १००००० रुपयांच्या वस्तू ग्राहकास दिल्या म्हणजे एक लाख मूल्य असलेल्या वस्तू दीड लाख रुपयास दिल्या याचा अर्थ आपल्याला या व्यवहारांमध्ये ५०००० रुपये जास्तीचे मिळाले जो आपला नफा दर्शवितो म्हणून आपण बॅलन्स शीट मध्ये 50 हजार रुपये नफा म्हणून नोंदवतो आता 6 जानेवारी च्या नवीन व्यवहाराकडे जाऊ उर्वरित अर्ध्या वस्तूंचा साठा ७५००० रुपयास विकला तर आता रोख रक्कम 200000 इतकी आहे दुकान पाच लाख इतके आहे त्यामध्ये काहीही बदल नाही अगोदर विक्रीयोग्य वस्तूंचा साठा जो १००००० इतका होता त्यामधील अर्ध्या साठा विकला गेला उर्वरित विक्रीयोग्य वस्तूंचा साठा ५०००० इतका राहिला मालमत्तेमध्ये एका नवीन नोंदीची भर पडली ती म्हणजे व्यवसायातील प्राप्ती योग्य रक्कम किंवा व्यवसायात येणारी रक्कम रु ७५००० आपल्याला अद्याप कुठलीही रक्कम मिळालेली नाही परंतु भविष्यात ती रक्कम आपल्याला मिळणार आहे आपण बॅलन्सशिटमध्ये भविष्यात येणारी रक्कम म्हणून ७५००० रुपयाची नोंद केलेली आहे त्यामळे निर्माण होणार रु २५००० चा फरक हा नफ्यामधील आहे म्हणून नफा आणि तोटा खात्यातील पूर्वीची रक्कम ५०००० व नवीन २५००० मिळून ७५००० होते भांडवलाचे २००००० तारण कर्जाचे ४००००० व्यवसायातील देयता १५०००० यामध्ये काहीही बदल नाही आणि आता बॅलन्सशीट एकूण ८२५००० झाली आहे आता ७ जानेवारी रोजी लक्ष्मण यांच्याकडून १५०००० इतक्या वस्तूची खरेदी ३० दिवसाच्या उधारीवर केली ७ जानेवारी रोजी नवीन वस्तू खरेदी करण्यात आल्या म्हणून वास्तूच्या साठ्याचे मूल्य २००००० इतके झाले हा व्यवहार उधारीवर आहे म्हणून व्यवसायातील देयतेचे मूल्य ३००००० इतके झाले याअगोदर व्यवसायातील देयता हि १५०००० इतकी होती त्यामध्ये याव्यवहारातील १५०००० इतकी वाढ झाली आणि ती रक्कम ३००००० इतकी झाली इतर सर्व नोंदी मध्ये बदल झाला नाही आता बॅलन्सशीट ची एकूण बेरीज ९७५००० इतकी झाली आता शेवटचा व्यवहार ज्यात १००००० मूल्य असलेल्या वस्तू रोखीने १२०००० रुपयास विकल्या गेल्या तर 10 जानेवारी रोजी रोख रक्कम १२०००० रुपयांनी वाढेल जी पूर्वी २००००० इतकी होती ती एकूण ३२०००० इतकी होईल विक्रीयोग्य वस्तूचा साठा जो पूर्वी २००००० इतका होता त्यामध्ये १००००० ची घट होऊन तो १००००० इतका शिल्लक राहील दुकान व प्राप्तियोग्य रक्कम यामध्ये काहीही बदल नाही कारण हा व्यवहार रोखीने होता नफ्याची पूर्वीची रक्कम ७५००० होती त्यामध्ये आपण २०००० ची वाढ करणार आहोत भांडवल तारण कर्जाची देयता व्यवसायातील देयता यामध्ये काहीही बदल नाही बॅलन्सशीट ची एकूण रक्कम हि १०७५००० इतकी होते हे तुम्हाला समजत आहे का हा एक अगदी सोपा प्रश्न होता आपण क्रमवारीने व्यवहार घेतले व त्याची क्रमवारीने बॅलन्सशीट बनविली प्रत्यक्षात दररोज बॅलन्सशीट बनविणे गरजेचे नसते तुम्ही एका विशिष्ठ कालावधी नंतर तीन महिन्याच्या शेवटी किंवा महिन्याच्या अखेरीस ती बनवू शकता परंतु व्यवसायातील घडामोडीमुळे बॅलन्सशीट अश्याप्रकारे बदलत जाते या प्रश्नाच्या आधारे आपण क्रमवारीने बदलतजाणारीबॅलन्सशीट पहिली तुम्हाला हे समजत आहे का आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे जावू आता या तिसर्या प्रश्नामध्ये आपल्याला अनेक शिल्लक रकमांची यादि दिलेली आहे आणि या यादी च्या साह्याने आपल्याला उभ्या स्वरूपातील बॅलन्स शीट तयार करायची आहे यानंतर आपण कंपनीसाठीची बॅलन्स शीट तयार करणार आहोत जे कि अत्यंत सोपे काम आहे यामध्ये आपल्याला एका आराखड्यामध्ये किंवा स्वरूपात उभी बॅलन्स शीट बनवायची आहे आता यादीकडे एक नजर टाका प्रत्येक नोंद तपासा आपल्या पहिल्या प्रश्नांमध्ये जसे आपण प्रत्येक नोंदी पुढे मालमत्ता अथवा उत्तरदायित्वाची खूण केली होतो तसे करून बॅलन्सशीट तयार करा त्यांनी तळाशी एक टीप दिलेली आहे की वसूल झालेल्या बुडीत कर्ज रोख रकमेत जमा केले नाही किंबहुना त्यांना वसूल झालेल्या बुडित कर्जाचा रकमेची नोंद कुठे करायची हे माहीत नाही मग जर तुम्ही विक्री पासून सुरुवात केली तर त्याची नोंद बॅलन्स शीट मध्ये कुठे करावी लागेल खरेतर विक्री ही नफा आणि तोटा म्हणजेच प्रॉफिट लॉस मध्ये येणारी नोंद आहे म्हणून ही नोंद बॅलन्स शीट मध्ये कुठेही येऊ शकत नाही ती केवळ एका व्यवहाराची अंतिम रक्कम म्हणून वेगळी दिली गेली आहे म्हणून आपण त्याला केवळ प्रॉफिट अँड लॉस अशी खून करू ज्याला प्रॉफिट अँड लॉस खाते बनवायचे आहे त्यांनी ते अधिक चे काम करावे पण सध्या आपण कसे खाते बनवून त्याचा उपयोग करणार नाहीत कारण कि आपण केवळ बान्सशीट वर आपले लक्ष केंद्रित करणार आहोत विक्री होवुन वापसआलेल्या वस्तूची नोंद हि प्रॉफिट अँड लॉस खात्याशी संबंधित आहे भांडवल हे बॅलन्सशीट च्या उत्तरदायित्वाच्या बाजूस लिहतात डिस्काउंट ची क्रेडिट रक्कम म्हणजे मिळलेले डिस्काउंट ज्याची नोंद प्रॉफिट अँड लॉस खात्यात होते ऋणको हि उत्तरदायित्वाची नोंद आहे त्यांनी येथे बँकेतील रक्कमेचे क्रेडिट बॅलन्स दिलेले आहे याचा अर्थ बँकेतून अधिकची उचल बँक ओव्हर ड्राफ्ट असा होतो साधारणपणे आपण बँकेत ठेवलेल्या रक्कमेचे डेबिट बॅलन्स असते जी आपली मालमत्ता असते परंतु येथे बँकेतील रक्ममेचेक्रेडिट बॅलन्स दाखविले आहे याचा अर्थ आपण बँकेतून अधिकची रक्कम काढलेली आहे याला बँक ओव्हर ड्राफ्ट असे म्हणतात हे एक प्रकारे बँकेने आपल्याला दिलेले कर्ज आहे आपण याला कर्ज म्हणू शकतो व त्यासमोर उत्तरदायित्वाची एल अशी खून करु आता बुडीत कर्जाची वसुली ही एक वैशिष्ट्यपूर्ण नोंद आहे सर्वप्रथम आपल्या सर्वांना बुडीत कर्जाची वसुली म्हणजे काय हे समजले का आपण जेव्हा उधारीवर वस्तू विकतो तेव्हा ती रक्कम प्राप्ती योग्य रक्कम किंवा धनको याअंतर्गत दाखवितो आता या धनको कडून आपल्याला काही रक्कम भविष्यात मिळणार आहे परंतु या धनको मधून एखादा व्यक्ती आपले पैसे देऊ शकत नसेल किंवा तो दिवाळखोर झाला आपण विजय माल्या चे उदाहरण घेऊ बँकेने विजय माल्याला दिलेले कर्ज हे बुडीत कर्ज होईल अर्थातच सरकारने हे अत्यंत चतुराईने हे पकडले आहे आणि मल्ल्याकडून ते पैसे वसूल करीत आहे अन्यथा मल्ल्याला दिले गेले पैसे कमी जास्त प्रमाणात बुडीत कर्जा सारखे होते अश्याप्रकारे मे सीथा व्य व्यवसायाच्या बाबतीत त्यांनी दिलेले कर्ज होत नव्हते म्हणून त्यांनी ते बुडीत कर्ज म्हणून गृहीत धरले होते परंतु त्यांना त्या बुडीत कर्जाची रक्कम परत मिळालीज्याची नोंद कुठे करायची याची माहिती त्यांना नव्हती म्हणून त्यांनी रोख रकमेत याचा समावेश केला नाही आता आपण दोन गोष्टी करणार आहोत वसूल झालेल्या बुडित कर्जाचा रकमेस रोख रकमेत जमा करणार आहोत ही एक वैशिष्ट्यपूर्ण नोंद आहे जी केवळ वसूल झालेल्या बुडीत कर्जाच्या रक्कमेशिवाय इतरत्र वापरली जात नाही कारण की वसूल झालेली ही रक्कम रोख रक्कमेत दर्शविली जात नसल्यामुळे आपण त्या समोर प्रथमेश जमा करायची नोंद म्हणून ए अशी खून करणार आहोत देयता असलेले खर्च आपण काही खर्च केला आहे उदाहरणार्थ विजेचे बिल देणे अद्याप बाकी आहे उत्तरदायित्व आहे व्यवसायाकरिता असा खर्च म्हणजे तोटा आहे मग अशा खर्चाची नोंद कुठे करावी बॅलन्स शीट मध्ये करता येईल का हो जर नफ्यातील वाढ असेल तर उत्तरदायित्वाच्या बाजूस ती वाढ होईल आणि जर तोट्यात वाढ झाली तर उत्तरदायित्वाच्या नफ्यातून कमी केली जाईल तर आपण याला वजा म्हणून चिन्हांकित करू पगार ही नोंद प्रॉफिटअँडलॉस मधील आहे येथे विनामूल्य वितरित केल्या जाणाऱ्या सॅम्पल वस्तूची नोंद आहे जो कि एक प्रकारे मार्केटिंग चा खर्च आहे म्हणून आपण त्या समोर प्रॉफिटअँडलॉस PL असे नमूद करू इमारत हि मालमत्तेची नोंद आहे मला वाटते की बहुतांश नोंदी तुम्हाला स्पष्टपणे समजत आहेत आता या बाजूस इतर अनेक नोंदी आहेत मी त्या सर्व नोंदीना चिन्हांकित करत नाही मला असे वाटते की आपल्याला ते करता येईल त्याआधारे आपल्याला बॅलन्स शीट बनवायची आहे तर तुम्ही हा व्हिडीओ येथे थांबवा मी तुम्हाला याचे उत्तर दाखवितो कृपया प्रथम तुम्ही ते सोडवा नंतर मी दिलेल्या उत्तराशी ते तपासून पहा तर मग आता आपण उत्तर पाहू हि बॅलन्स शीट मेसर्स सिथा एंटरप्रायजेस ची आहे म्हणून प्रत्येक वेळेस वरील एका बाजूस उत्तरदायित्व आणि दुसऱ्या बाजूस मालमत्ता असे लिहिण्याची सवय ठेवा किंवा आता आपण जसे लिहित आहोत तसे उभ्या स्वरूपात देखील बॅलन्स शीट बनवता येते आत्ता आपण उभ्या स्वरूपात बॅलन्स शीट बनवीत आहोत तर आपण उत्तरदायित्व आणि सुरुवात करू या अगोदरच्या यादीत चिन्हांकित केल्यानुसार सर्व नोंदी तपासा भांडवल एल म्हणून चिन्हांकित केले आहे तर आपण भांडवलापासून सुरुवात करूया तेथे तोटा दाखविला आहे जो भांडवलातून कमी होतो म्हणून भांडवल वजा तोटा त्यामुळे भांडवलाची रक्कम कमी होते घेतलेले कर्ज अशी एक नोंद येथे बनवलेली आहे आपण त्याअंतर्गत कर्जाची रक्कम लिहिली आहे सर्व भांडवलाचे उपाययोजन झाले यानंतर आपण सर्व मालमत्तांची स्थिर मालमत्ता याअंतर्गत यादी केलेली आहे सर्वप्रथम इमारत फर्निचर गुडविल इत्यादी कृपया आपण तयार केलेल्या उत्तराची तपासणी करा या नंतर चालू मालमत्तेमध्ये आपल्याकडे रोख रक्कमआहे परंतु हे लक्षात घ्यावे लागेल कि आपल्याकडील रोख रक्कम हि ६००० इतकी होती या अगोदर त्यामध्ये बुडीत कर्जाची झालेली वसुली जमा केली नव्हती म्हणून आता आपण रोख रक्कम ६७५० इतकी लिहली आहे यानंतर धनको व वर्षा अखेरीस असलेल्या साठ्याची रक्कम लिहली आहे यानंतर आपण चालू मालमत्ते मधून चालू उत्तरदायित्वाची रक्कम वजा करणार आहोत जसे कि ऋणको देणे बाकी असलेले खर्च बँकेमधून घेतलेली उचल रक्कम असे एकूण चालू उत्तरदायित्व वजा केल्यास आपल्याला चालू मालमत्तेची उर्वरित १३०५० इतकी निव्वळ शिल्लक रक्कम मिळते आपण हि सर्व देयता उत्तरदायित्वाच्या बाजूस देखील लिहू शकतो परंतु आपण उभ्या स्वरूपात बॅलन्सशीट बनवित आहोत म्हणून आपण ते मालमत्तांच्या खाली लिहिले आहे आणि ते चालू मालमत्तां मधून वजा केले आहे म्हणून १९३०५० रुपये मूल्याची एकूण मालमत्ता १९३०५० रुपयांच्या उत्तरदायित्वाशी जुळते आहे ही एक सोपी बॅलन्सशीट होती या नंतर आपण कंपन्यांसाठी देखील बॅलन्सशीट बनवणार आहोत परंतु तुम्हाला मूलभूत गोष्टी समजण्यासाठी आपण हि सोपी बॅलन्सशीट बनविली तर आपण येथे थांबू नमस्ते